आपल्या मागील सत्रात झी टीव्ही ची एक केस सोडविण्याचा आपण प्रयत्न केला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट profit loss account तयार केलाच होता आणि मग आपण बॅलन्स शीट किंवा ताळेबंद तयार करण्याच्या प्रक्रियेत होतो मागील वेळेस मी सांगितलेच होते पण पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही प्रिंट घेऊन बसणे अपेक्षित आहे म्हणजे माझ्याबरोबर तुम्ही ही केस किंवा प्रकरण सोडवू शकता आणि मग तुमच्या स्वतःच्या वही मध्ये बॅलन्स शीट तयार करू शकता आणि त्याची तुलना किंवा पडताळणी व्हिडिओ मध्ये दिलेल्या बॅलन्स शीट बरोबर करू शकता थोडं मागे वळून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट profit loss account कडे बघू या आपण ह्या प्रॉफिट अँड लॉस profit loss पासून सुरुवात केली आणि त्याला अशाप्रकारे योग्य स्वरूप दिले प्रॉफिट अँड लॉस profit loss करिता आपले उत्तर असे होते आणि त्यासंबंधी विचारलेल्या अनेक प्रश्नांमध्ये टोटल ऑपरेटिंग रेवेन्यू टोटल रेवेन्यू इत्यादींचा समावेश होता आणि त्यांची गणना आपण उत्तरांमध्ये केली होती आज आपण बॅलन्स शीट च्या प्रश्नाचे उत्तर शोधणे चालू ठेवणार आहोत आणि आपण डेट इक्विटी रेशियो ची गणना करणार आहोत आपल्या हिशोबाच्या आधारावर तर पुढे जाऊया आपण फक्त तीनच कलम केले होते पहिला होता कॅपिटल वर्क इं प्रोग्रस त्याला एन असे चिन्हांकित केले होते प्रेफरन्स शेअर कॅपिटल च्या पुढे 'E' असे लिहिले होते म्हणजे इक्विटी आणि अदर नोन करंट असेट्स ज्याच्या पुढे एन असे लिहिले होते लॉन्ग टर्म बोरोइंगस पुढे एन म्हणजे नॉन करंट लायबिलिटी टेन्जीबल फिक्सेड असेट्स पुढे एन आणि ट्रेड पेयेबल पुढे ए करंट लायबिलिटी अदर करंट लायबिलिटी हे नावाप्रमाणेच सी या शीर्षाखाली येतं तरतुदींवर आपण अगोदर चर्चा केल्याप्रमाणे शॉर्ट टर्म प्रोव्हिजन अल्पकालीन तरतुदी त्यांच्या गुणधर्माप्रमाणे सी एल च्या खालीच येतील कॉन्टिजेन्ट लायबिलिटी बॅलन्स शीट चा भाग नसावा आणि त्यांना आपण तळटीप म्हणून लिहू शकतो म्हणून आपण त्याच्या समोर एन असे लिहू रिझर्व अंड सरप्लस हा इक्विटी चा भाग असल्यामुळे आपण त्यांच्यासमोर 'E' असे लिहू हा एक अवघड भाग आहे आणि मी तुम्हाला ते दाखवतो करंट इन्व्हेस्टमेंट कॉटेड मार्केट व्हॅल्यू ही कुठे दाखवायला हवी खरं पाहिलं तर आपण एखाद्या गुंतवणुकीचे मूल्य बाजारभावाप्रमाणे निश्चित करत नाही तर तिच्या किमतीवर ठरवतो पण ही फक्त एक अतिरिक्त माहिती म्हणून दिल्या जाते म्हणून ही बॅलन्स शीट मध्ये येणार नाही आणि त्या कारणाने आपण त्याच्या पुढे एन असे लिहू हेच ते अवघड कलम आहेत ज्यांच्याबद्दल आपण दक्षता घ्यायला हवी कॉन्टिजेन्ट असेट्स पुन्हा त्यांच्यासमोर एन लिहू कारण बॅलन्स शीट मधले हे नियमित कलम नाही अदर फिक्सेड असेट्स हे एन नोन करंट इन्व्हेस्टमेंट हे एन डिफर्ड टॅक्स स्टेट्स नावा प्रमाणे कराशी संबंधित आहे पण तो डिफर्ड टॅक्स असल्यामुळे चालू प्रकारचा आहे आणि म्हणून एन अदर करंट असेट्स हे सी लॉन्ग टर्म प्रोविजनस नोन करंट लायबिलिटी करंट इन्व्हेस्टमेंट सी इन्व्हेंटरी सी आणि ट्रेड रिसिवेबल्स सी कॅश अंड कॅश इक्विवलेंट सी शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्स हे अल्पकालीन असल्यामुळे चालू आहे आणि हे दिल्या गेलेले कर्ज आहे घेतलेले कर्ज नव्हे हे दिलेले कर्ज आहे आणि आणि तुम्हाला याच्या नावावरून कल्पना आली असेलच म्हणून हे एसेट आहे आणि आपण त्याच्या समोर सी ह्या कलमाला मी विदेशी मुद्रेतला पूर्ण खर्च दाखवीन हा खर्चापैकी एक कलम आहे आणि बॅलन्स शीट मधला नाही म्हणून त्याला बॅलन्स शीट मध्ये तळटीप म्हणून दिले आहे तर सध्या आपण त्याच्या पुढे एन असे लिहू हा बॅलन्सशीट मधला नियमित कलम नाहीये म्हणून लागू होत नाही निर्यात केलेल्या मालाचे एफ फ्री ओंन बोर्ड बोर्ड चा अर्थ इथे जहाज असा आहे तर निर्यात केलेल्या मालाच्या निर्यातीचे मूल्य काय हा बॅलन्स शीट मधला कलम नसल्यामुळे तळटीप च्या स्वरूपात लिहिला जाईल लॉन्ग फॉर्म लॉन्स अँड ऍडव्हान्स long term loans advances हे एन डिव्हिडंड रेमीटेन्स इं फोरेन करेन्सी ह्याचा अर्थ आहे लाभांश जो विदेशात विदेशी मुद्रेच्या रूपात दिल्या गेला हा बॅलन्स शीट मधला कलम नसल्यामुळे तळटीप च्या स्वरूपात लिहिला जाईल म्हणून एन लक्षात असू द्या कि मी कुठलाही अतिरिक्त कलम इथे जोडलेला नाही कारण ही सर्व कलम प्रकाशित केलेल्या झी एंटरटेनमेंट टीव्ही च्या बॅलन्स शीट मधली असून इथे फक्त पुनरउत्पादित केली आहे म्हणून समजून घ्यायचा प्रयत्न करा तुमच्या कंपनीच्या बॅलन्स शीट बरोबर तुलना करायचा प्रयत्न करा कारण अगोदर सांगितल्या प्रमाणे हा सैद्धांतिक अभ्यासक्रम नाहीये आणि खऱ्या कंपनीच्या कार्यात व्यवहारोपयोगी असायला हवा पुढे आहे नोन करंट इन्व्हेस्टमेंट अनकोटेड बुक व्हॅल्यू तर चालू नसलेल्या गुंतवणुकीचे वर्गीकरण केल्या जाते कॉटेड म्हणजे उद्धृत गुंतवणूक आणि अनकॉटेड म्हणजे अनावश्यक गुंतवणूक असे कॉटेड म्हणजे सूची बद्ध केलेले सूची बद्ध केलेल्या गुंतवणूकीचे बाजार मूल्य असते आणि अनकॉटेड साठी बुक व्हॅल्यू दिली असते परंतु ही एक अतिरिक्त माहिती आहे आणि ही बॅलन्स शीट चा भाग नसल्यामुळे आपण इथे एन अदर अर्निंग ही मिळकत असल्यामुळे बॅलन्स शीट चा भाग नाहीये म्हणून याच्या पुढे एन बोनस इक्विटी शेअर कॅपिटल याच्या पुढे एन असे लिहू हा बॅलन्स शीट मधला कलम नाहीये पण तळटीप च्या स्वरूपात दिल्या जाईल इंटेनजीबल फिक्सेड असेट्स हे बॅलन्स शीट चा भाग आहेत म्हणून एन करंट इन्व्हेस्टमेंट अनकोटेड बुक व्हॅल्यू ही अतिरिक्त माहिती आहे म्हणून एन इक्विटी शेअर कॅपिटल फेस व्हॅल्यू रुपये 1 मुळात याच्यापुढे 'E' लिहायला हवं याचा अजून एक उपयोग आहे की त्यांनी ह्याचे दर्शनी मूल्य सुद्धा दिले आहे तर आपण याचा उपयोग समभागांची संख्या मोजण्यासाठी करू शकतो बघा भांडवलाचे एकूण मूल्य 96 करोड आहे आणि प्रत्येक समभागाचे मूल्य रुपये 1 आहे याचा अर्थ असा की समभागांची एकूण संख्या सुद्धा 96 करोड एवढी आहे जेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट profit loss account मध्ये ई ची गणना करू तेव्हा ही एकूण समभागांची संख्या महत्त्वपूर्ण ठरते जी आपल्याला गरजेची असते आपण ती इथून घेऊ शकतो आत्ता तुम्ही त्याच्या पुढे 'E' लिहू शकता कारण तो इक्विटी चा भाग आहे नोन करंट इन्व्हेस्टमेंट कोटेड मार्केट व्हॅल्यू कॉटेड म्हणजे सूचीबद्ध केलेले पण ही एक अतिरिक्त माहिती आहे म्हणून आपण इथे एन आता सर्वे कलम झाले या सर्व कलमांच्या आधारे तुम्हाला सर्व माहितीचा उपयोग करून एक व्यवस्थित बॅलन्स शीट तयार करायची आहे आणि पुढे दिलेल्या गोष्टींची गणना करायची आहे हेच आपल्याला नेमून दिलेले काम पूर्ण करण्यासाठी आणि परीक्षेसाठी सुद्धा करायचे आहे मी आशा करतो की तुम्ही माझ्यासोबत हे सोडवाल आणि तशाच पद्धतीने नेमून दिलेल्या कामासाठी आणि अंतिम परीक्षेसाठी सुद्धा सोडवाल तर टोटल शेअर कॅपिटल शेअर होल्डर्स फंड share holders' funds नोन करंट लायबिलिटी करंट लायबिलिटी इत्यादींची गणना होऊ शकते या टप्प्यावर मी तुम्हाला विनंती करीन की तुम्ही हा व्हिडिओ थांबून बॅलन्स शीट पूर्ण करावी सर्व कलमांची गणना करावी आणि मग पुन्हा व्हिडिओ सुरु करावा मी तुम्हाला उत्तर लवकरच दाखवणार आहे मी आशा करतो की तुम्ही ते सोडवले असेल आता उत्तराकडे जाऊया तर पहिला भाग आहे शेअर होल्डर्स फंड shareholders' funds ज्याला आपण 'E' असे चिन्हांकित केले आहे याच्या अंतर्गत दोन कलम आहेत इक्विटी शेअर कॅपिटल आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल तर आपल्याला एकूण भाग भांडवल 1622 एवढे मिळते जर तुम्ही ह्या कडे बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की इक्विटी समभागांचे भांडवल एक स्थिर संख्या आहे तर नवीन समभाग किंवा समभागांची परत खरेदी नाही पण प्रेफरन्स शेअर कॅपिटल कमी झाले ते कमी का झाले प्रेफरन्स शेअर चे विमोचन झाले असेल याचा अर्थ कंपनीने ते भांडवल परत केले असेल आणि समभाग रद्द केले असतील हा फरक तुम्ही बघू शकता मग रिझर्व अँड सरप्लस reserves surplus तुम्हाला माहित आहे की हा साठवून जमा झालेला नफा आहे तर तुम्हाला टोटल शेअर होल्डर्स फंड total shareholders' funds मिळतात मग लॉन्ग टर्म बोरोईंग शुल्लक आहेत हे काय दर्शवते अशा कंपनीला झीरो डेट कंपनी असे म्हणतात याचा अर्थ असा की कंपनीचे दीर्घकालीन कर्ज जवळ जवळ शून्य आहेत आणि कंपनीला भागधारकांच्या निधीने अनुदानित केले आहे एक अत्यंत महत्त्वाचे प्रमाण आहे ज्याचे नाव आहे डेट इक्विटी रेषीयो ज्याला आपण लवकरच मोजणार आहोत याच्या बद्दलची माहिती आपल्याला कंपनीची स्थिरता समजण्यास उपयुक्त ठरते या कंपनी बद्दल बोलायचे झाले तर हा एक चांगला गुण आहे की कंपनीवर कुठलेही कर्ज नाही दीर्घकालीन कर्जाच्या या तरतुदीची ची रक्कम छोटी आहे मग तुम्हाला मिळतात एकूण करंट लायबिलिटी मग एकूण भांडवल आणि लायबिलिटी आता आपण बघू असेट्स टेनजीबल इंटेनजीबल असेट्स वर्किंग कॅपिटल वर्क इं प्रोग्रेस आणि अदर असेट्स आता आपण इथे एक उप एकूण संख्या मोजू जिचे नाव फिक्सेड एसेट आहे तुम्ही बघू शकता की या कालावधीमध्ये फिक्सेड असेट्स मध्ये वृद्धि झाली आहे मुख्यतः इतर असेट्स मुळे मग आपल्याकडे आहेत नोन करंट इन्व्हेस्टमेंट डिफर्ड टॅक्स असेट्स लॉन्ग टर्म लॉन्स अँड ऍडव्हान्स long term loans advances विलक्षण रित्या कमी झाले आहेत त्यांनी कोणाला ऍडव्हान्स दिला असेल आणि त्याची परतफेड जवळपास पूर्ण झाली असेल किंवा त्याचे रूपांतर नॉन करंट असेट्स मध्ये झाले असेल तुम्ही बघू शकतात की याच्याशी जुळणारी वाढ इतर नोन करंट असेट्स मध्ये झाली आहे तुम्ही बघू शकता जवळपास 19 अधिक 402 तुम्हाला जवळपास हेच आकडे मिळतील लक्षात येतंय ना अशा पद्धतीने काही रक्कम जी ऍडव्हान्स म्हणून दिली होती तिचे आता इतर नोन करंट असेट्स मध्ये रूपांतर होते आहे तर नोन करंट असेट्स मध्ये फिक्सेड असेट्स आणि इतर नोन करंट असेट्स येतात मग करंट असेट्स करंट इन्व्हेस्टमेंटस मध्ये तुम्ही एक तीव्र वाढ बघू शकता याचा अर्थ कंपनीने जवळ जवळ 1100 करोड रुपयांची नव्याने गुंतवणूक केली आहे जी अल्प काळा करता आहे अल्पकालीन कर्जाच्या आकड्यांमध्ये सुद्धा एक तीव्र प्रकारची घट झालेली दिसते तर तुम्हाला करंट असेट्सची बेरीज मिळते आणि नंतर टोटल असेट्स जे एकूण सी अधिक एन अशी बेरीज आहे ह्या टप्प्यावर कॉन्टिनजेन्ट लायबिलिटी असेट्स च्या अगदी खाली दिल्या आहेत आता तुम्हाला इतर माहिती मिळते ज्याच्या मध्ये कॉन्टिनजेन्ट लायबिलिटी सी व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट फॉरीन एक्सचेंज अरनिंग रेमित्तन्सेस इन फॉरेन करन्सी अरनिंग इन फॉरिन एक्सचेंज बोनस चा तपशील इत्यादींचा समावेश आहे आता बोनस चा तपशील दाखवतो की 97 करोड च्या जवळपास अर्धे म्हणजे 47 करोड रुपये बोनस द्वारे आले आहेत जे दर्शविता की कंपनी स्थिरतेने नफा कमवते आहे आणि आपल्या भागधारकांना पुष्कळ बोनस सुद्धा देते मग काही माहिती दिली आहे हे चालू असलेल्या आणि चालू नसलेल्या गुंतवणुकीबद्दल त्यांचे बाजार मूल्य आणि बुक व्हॅल्यू बद्दल अनुक्रमे तुम्हाला लक्षात येतंय ना आणि ह्याच्या बरोबरच आपण ह्या केस वर कमी जास्त प्रमाणात चर्चा केली आहे मी तुम्हाला विनंती करीन की पडताळणी करून पहा आणि पुन्हा एकदा तुमच्या कंपनीच्या बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट profit loss accountची तुलना झी टीव्ही बरोबर करून पहा अगोदर सांगितल्या प्रमाणे झी टीव्ही ही एक सेवा देणारी कंपनी आहे आणि तुमची कंपनी काही उत्पादन करणारी असू शकते अशी तुलना चित्तवेधक असू शकते आणि तुम्हाला यांच्या द्वारे पुष्कळ अंतर् दृष्टी मिळू शकेल मी तुम्हाला निरनिराळ्या कंपनीचा डेटा मिळवून त्यावरून निरनिराळ्या बॅलन्स शीट तयार करण्याचा प्रयत्न करायला सांगीन कारण त्यावरून तुम्हाला वेगवेगळ्या परि भाषा समजायला मदत होईल आणि तुम्ही बॅलन्स शीट चे विश्लेषण सुरू करू शकाल याबरोबरच आपण इथे थांबू